आपणा सर्वांना सुप्रभात आम्ही आता एस्टिमेशन टेकनिक्सच्या इतर काही प्रकारांचा विचार करू आपण एस्टिमेशन टेकनिक्सचे काही भिन्न प्रकार पाहू एस्टिमेशन टेकनिक्सचे आणखी काही प्रकार असून एस्टिमेशन करण्याचे अनेक टेकनिक्स आहेत त्यांचे टॉप व बॉटम असे वर्गीकरण केले जाऊ शकते हे एक वर्गीकरण आहे तर अल्गोरिदम मॉडेल्स एक्स्पर्ट चे मत अॅनालॉजी प्राईस टू विन मागच्या वर्गात आम्ही या शेवटच्या तीन एक्स्पर्टच्या अभिप्राय किंवा एक्सपेरी जजमेंट बद्दल चर्चा केली आहे अनालॉजि मेथड आणि प्राईस टू विन या गोष्टी आपण आधी पाहिल्या आहेत आणि म्हणूनच मुळात हे चारही प्रोजेक्ट एस्टिमेशन आणखी एक वर्गीकरण आहेत शेवटचे तीन आधीच पाहिलेले आहेत आता टॉप डाउन आणि बॉटम अप टेक्निक पाहूया नंतर आपण प्रोजेक्टच्या एस्टिमेशन साठी अल्गोरिदम मॉडेलबद्दल पाहू तर बॉटम अप एस्टीमेशन एक असे एस्टिमेशन टेक्निक आहे जी पूर्ण करावी लागणारी सर्व कामे ओळखते तर त्यामुळे आवश्यक असलेली सर्व कार्ये ओळखते तर हे खूप वेळ घेते आपल्याकडे मागील सारख्या प्रोजेक्टबद्दल कोणताही डेटा नसताना वापरू शकता अनालॉजि मेथड मध्ये जेव्हा आपल्याकडे पूर्वीचे प्रोजेक्ट नसतील तेव्हा आपण याचा वापर करू शकता हे मी तुम्हाला आधीच सांगितले अनालॉजि मेथड हि जेव्हा आपल्याकडे पूर्वीचे असे प्रोजेक्ट चालू असतात तेव्हा ते योग्य असेल यावर आधारित आहे किंवा यापूर्वी आपण अशा प्रकारचे प्रोजेक्ट केले तेव्हा अनालॉजि मेथड आपण वापरू शकता परंतु जेव्हा आपल्याकडे पूर्वीच्या प्रोजेक्ट्स बद्दल कोणताही डेटा नसतो तेव्हा आपण हा बॉटम अप अँप्रोच वापरू मग टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय हे प्रोजेक्ट कॉस्ट ड्राइवर आणि मागचा प्रोजेक्ट डेटा वरून एकूण एस्टिमेशन तयार करते जेव्हा मागील प्रोजेक्ट डेटा उपलब्ध असेल तेव्हा टॉप डाउन पद्धत वापरली जाते तर ही पद्धत दोन गोष्टींच्या आधारे एकूण एस्टिमेशन तयार करते प्रोजेक्ट कॉस्ट ड्रायव्हर्स हे मागील विविध प्रोजेक्ट डेटा वर आधारित असतात तर येथे एकूण एस्टिमेशन त्यांनी केलेल्या त्यांनी केलेल्या कामांमध्ये विभाजित करावे लागतील आता आपण प्रथम बॉटम अप एस्टिमेशन पाहूया स्टेप्स काय आहेत बॉटम अप एस्टिमेशनासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत प्रोजेक्ट उपक्रम लहान लहान घटकांमध्ये खंडित करा तर त्याचे नावाप्रमाणे म्हणजे बॉटम अप एस्टिमेशन प्रमाणे घ्या जसे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँप्रोच मध्ये आपण बॉटम अप मेथड वापरत आहात तर इथेही आपण या प्रोजेक्ट च्या ऍक्टिव्हिटीज चे छोट्या छोट्या घटकांमध्ये खंडित करा जेव्हा आपण एक किंवा दोन आठवड्यांत एका व्यक्तीद्वारे काय करावे लागेल तेव्हा थांबा ही ब्रेकिंग प्रोसेस कोठे आहे ते कधी थांबवावे जेव्हा आपल्याला मिळेल की एखादी व्यक्ती एक किंवा दोन आठवड्यांत काय करू शकते तेव्हा थांबले पाहिजे तेव्हा आपण लोवेस्ट लेवल ऍक्टिव्हिटीज चे एस्टिमेशन काढू शकतो म्हणून प्रोजेक्टला लहान ऍक्टिव्हिटीज मध्ये मोडल्यानंतर तर जेव्हा आपण प्रत्येक हाय लेव्हल वर सर्वात लो लेव्हलवरील ऍक्टिव्हिटीजच्या किंमतीचा अंदाज लावाल प्रत्येक लो लेव्हल बरोबर हाय लेव्हल वर आपण कसे एस्टिमेशन काढता तर प्रत्येक हाय लेव्हल वर आपल्यास लो लेव्हल वरील एस्टिमेशनांची बेरीज करून एस्टिमेशन मोजणे आवश्यक आहे चला तर मग टॉप डाउन एस्टिमेशन पाहू आपण एक उदाहरण घेऊ तर समजा टॉप डाउन एस्टिमेशन म्हणून मी तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे मला असे वाटते की मी ते ठीक सांगितले आहे आपण बॉटम अप अँप्रोच पाहू बॉटम अप एस्टिमेशन अल्गोरिदम पाहू या तर आता या टॉप डाउन एस्टिमेशनाबद्दल मी आधी सांगितलेल्या फरकाबद्दल पाहू येथे टॉप डाउन एस्टिमेशन खालीलप्रमाणे होता की उत्पादन वापरुन एकूण एस्टिमेशन तयार करा एफर्ट ड्राइवर ने एकूण एस्टिमेशन काढा एकूण एस्टिमेशन तयार करण्यासाठी तुम्हाला येथे काही ड्रायव्हर्स वापरावे लागतात आणि नंतर तुम्हाला एकूण एस्टिमेशनचे प्रमाण विविध घटकांमध्ये वितरित करावे लागते येथे आपण पाहू शकता की एकूणच प्रोजेक्टसाठी आपण असा एस्टिमेशन लावला आहे की आपल्याला 100 दिवस लागू शकतात परंतु एकूणच प्रोजेक्ट कोणत्या उप उपक्रमांपेक्षा वेगळ्या प्रकारे विभागला जाऊ शकतो डिझाइन कोडिंग टेस्टिंग वगैरे आणि असा एस्टिमेशन आहे की एकूण दिवसांपैकी 30 टक्के 30 टक्के डिझाइनला 30 टक्के कोडला आणि 40 टक्के आपण टेस्टिंगला देऊ शकता मग आपण सहजपणे एस्टिमेशन करू शकता जे अंदाजे 100 दिवसांपैकी 30 टक्के म्हणजे डिझाइनसाठी 30 दिवसांचा पुन्हा एकूण एस्टिमेशनाच्या 30 टक्के म्हणजे 100 दिवसांचा पुन्हा तो कोडिंगसाठी 30 दिवसांचा आहे आणि एकूणचा 40 टक्के आहे टेस्टिंग साठी 40 दिवसांचे एस्टिमेशन आहे तर अशाप्रकारे टॉप डाउन एस्टिमेशन कार्य करतो प्रथम एकूण एस्टिमेशनाचे एस्टिमेशन घ्या प्रथम एकूण एस्टिमेशन काढा त्यानंतर एकूण एस्टिमेशनचे प्रमाण वैयक्तिक घटकांवर वितरित करा जेणेकरून आपण कराल मग प्रयत्नांचा किंवा कालावधीचा एस्टिमेशन लावण्याची ही पद्धत टॉप डाऊन एस्टिमेशन म्हणून ओळखली जाते आणखी एक उदाहरण येथे दिले आहे जेथे ही एकूण समजा एकूण प्रोजेक्टाची किंमत 500000 आहे तर एकूण प्रोजेक्ट म्हणजे एकूण प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी विविध घटक आहेत जसे की डिझाईन कोडिंग टेस्टिंग डॉक्युमेंटिंग सीडीज तयार करणे इत्यादि तर मग आपणास काय करावे लागेल प्रत्येक घटकाद्वारे किती टक्के रक्कम घेतली जाईल याचा एस्टिमेशन आपण घेत आहात समजा डिझाइन ला 20 टक्के प्रोग्रामिंगला 30 टक्के टेस्टिंग ला 40 टक्के डॉक्युमेंट ला 5 टक्के आणि सीडीच्या निर्मितीत 5 टक्के लागतील त्यानुसार आपणास हे मोजणे आवश्यक आहे हे असे म्हणते की 500000 चे 20 टक्के म्हणजे 100000 ते काय देईल ते डिझाईनला देईल त्याचप्रमाणे 30 टक्के म्हणजे 500000 कदाचित 1 5 लाख हे प्रोग्रामिंगला देईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे निश्चित करता की जे प्रमाण मोजते आणि टक्केवारीची गणना वेगवेगळ्या घटकांना करता तर त्याचप्रमाणे डिझाइन चे दोन प्रकार आहेत डिझाइन डी 1 डी 2 सारखे डी 1 डिझाइन आणि आपला डेटाबेस प्रत्येकी 10 10 10 टक्के टक्केवारीची रचना करतात तर तुम्हाला प्रत्येकी 50000 द्यावे लागेल तर त्याचप्रमाणे प्रोग्रामर जी यू आय साठी कोड लिहित असलेले दोन प्रोग्रामिंग शो असू शकतात आणि म्हणू शकता की येथे तीन प्रोग्रामिंग असू शकतात या जी यू आय साठी प्रोग्रामिंग डेटाबेससाठी प्रोग्रामिंग आणि सामान्य कोडसाठी प्रोग्रामिंग म्हणा तर पुन्हा 20 टक्के 5 टक्के 5 टक्के समजा प्रमाण मोजले जाईल डॉक्युमेंटेशन समजा दोन प्रकारची सीडी एक तयार करते तर या प्रकारे आपण हे विभाजित करू शकता टेस्टिंग दोन भागात म्हणजे युनिट टेस्टिंग टी 1 ईंटेग्रेशन टेस्टिंग टी 2 सिस्टम टेस्टिंग टी 3 असू शकते म्हणून त्यानुसार या टक्केवारीचे प्रत्येक टप्प्याचे एस्टिमेशन मिळेल तर हे टॉप डाऊन एस्टिमेशन असे कार्य करते टॉप डाउन पध्दतीचे फायदे काय आहेत ते पाहू या सिस्टम इंटीग्रेसन टेस्टिंग किंवा इंटिग्रेशन डॉक्युमेंटेशन कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट इत्यादी सारख्या स्तरावरील ऍक्टिव्हिटीज चा हिशेब ठेवते तर टॉप डाऊन एस्टीमेशन ते ईंटेग्रेशन डॉक्युमेंटेशन कॉन्फिगरेशन मॅनेजमेन्ट इत्यादि सारख्या विविध सिस्टम स्तरीय क्रियांचा विचार करते यापैकी बॉटम अप मेथड मध्ये बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते आम्ही बॉटम अप एस्टिमेशनातील एक कमतरता पाहु शकतो की ती या सिस्टिम या ऍक्टिव्हिटीज चा विचार करत नाही यासाठी किमान प्रोजेक्ट तपशील आवश्यक आहेत तर या टॉप डाउन एस्टिमेशनानुसार त्यास प्रोजेक्टाचे तपशील अत्यल्प प्रोजेक्टाचे अत्यल्प तपशील आवश्यक आहे अंमलबजावणी करणे हे सहसा वेगवान आणि सुलभ आहे टॉप डाउन एस्टीमेशनचे हे फायदे आहेत परंतु टॉप डाऊन एस्टिमेशनाचे काही तोटे देखील आहेत जसे की हे कठीण लो लेव्हल अडचणी लक्षात घेण्यासारखे नसते हे कोणत्या सिस्टिम स्तरावरील ऍक्टिव्हिटीज वर विचार करते परंतु हे लो लेव्हलच्या समस्येचे विचारात घेत नाही हे लो लेव्हलच्या घटकांच्या जटिलतेस कमी लेखणे आणि त्याकडे दुर्लक्ष करते हे लो लेव्हल घटकांच्या गुंतागुंत कमी लेखण्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याकडे दुर्लक्ष करते हे निर्णय किंवा एस्टिमेशन समायोजित करण्यासाठी तपशील देत नाही मग आपण हा निर्णय का घेतला आपण हा एस्टिमेशन का केला आहे हे प्रोजेक्ट व्यवस्थापकांनी घेतलेल्या निर्णयाचे किंवा एस्टिमेशन समायोजित करण्यासाठी कोणतेही डिटेल बेसिक प्रदान करत नाही काय आहे यावर आम्हाला काही माहिती पाहूया की बॉटम अप एस्टिमेशनाचे फायदे काय आहेत हे जवळजवळ पारंपारिक फॅशनमध्ये एस्टिमेशन लावण्यासाठी सॉफ्टवेअर ग्रुपला परवानगी देते तर पारंपारिक फॅशनमध्ये सॉफ्टवेअर ग्रुप किंवा प्रोजेक्ट मॅनेजर ते विविधमेजरचे एस्टिमेशन लावू शकतात प्रत्येक ग्रुपला एस्टिमेशने कॉम्पोनन्ट्स आहेत ज्यांना पुरेसा अनुभव आहे तर सॉफ्टवेअर डेव्हलप मेन्ट मध्ये भिन्न ग्रुप गुंतलेले आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या घटकांचा एस्टिमेशन असेल ज्यासाठी त्यांना पुरेसा अनुभव आहे हे अधिक स्थिर आहे कारण कमीतकमी शिल्लक नसलेल्या विविध घटकांमधील एस्टिमेशनातील त्रुटी ते खूप स्थिर आहे कारण विविध घटकांमधील एस्टिमेशनातील त्रुटी त्या आधीच संतुलित आहेत परंतु बॉटम उप च्या बऱ्याच कमतरता गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते अशा त हेच्या निष्कर्षांच्या अनेक कमतरता आहेत हे मी यापूर्वी तुम्हाला सांगत आहे टॉप डाउन अॅप्रोचिंगचे फायदे म्हणजे ते सिस्टम पातळीवरील ऍक्टिव्हिटीज विचारात घेते परंतु बॉटम अप एस्टिमेशनानुसार सिस्टम इंटिग्रेशन कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट क्वालिटी अॅश्युरन्स यासारख्या बर्याच सिस्टम पातळीवरील खर्चाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते तर या सिस्टम लेव्हल मध्ये ज्या किंमतीचा समावेश असेल त्याकडे या बॉटम एस्टिमेशन प्रक्रियेद्वारे दुर्लक्ष केले जाऊ शकते हे चुकीचे असू शकते कारण आवश्यक माहिती प्राथमिक टप्प्यात उपलब्ध नसू शकते तर प्रारंभिक टप्प्यात सिस्टम रिक्वारमेन्ट अनॅलिसिस चा टप्पा किंवा या डिझाईन टप्प्यासारखा असू शकतो तर आवश्यक माहिती कदाचित उपलब्ध नसेल तर आपण हा बॉटम अप एस्टिमेशन वापरत असल्यास एस्टिमेशन चुकीचा असू शकतो हे जास्त वेळ घेते बॉटम अपच्या एस्टिमेशनाच्या तुलनेत हे जास्त वेळ घेते तर आता आपण या प्रोजेक्टाच्या एस्टिमेशनासाठी अल्गोरिदम मॉडेल नावाच्या आणखी एका मॉडेलबद्दल पाहू आता प्रथम चांगले अल्गोरिदम मॉडेलसाठी कोणते निकष आवश्यक आहेत ते पाहूया नंतर आम्ही या अल्गोरिदम मॉडेलसाठी पावले टाकू तर या सर्व अल्गोरिदम मॉडेलपैकी प्रथम आपल्याला प्रोजेक्ट एस्टिमेशनानुसार अल्गोरिदम मॉडेल विकसित करायचा असेल तर त्याचे स्पष्ट वर्णन केले पाहिजे प्रक्रिया अगदी स्पष्टपणे डिफाइन केली पाहिजे मग ते अचूक असले पाहिजे ते ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे याचा अर्थ असा की आपण सब्जेक्टिव्ह घटक टाळले पाहिजेत हे केवळ ऑब्जेक्टिव्ह घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे परिणाम समजण्या योग्य असावेत आणि ते स्थिर असले पाहिजेत याचा अर्थ असा की परिणाम पॅरामीटर मूल्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी वैध असणे आवश्यक आहे पॅरामीटर मूल्यांच्या लहान श्रेणीसाठी नाही आणि ते वापरण्यास सुलभ असले पाहिजे ते खूप कार्यक्षम असावे म्हणजे केवळ विद्यमान डेटा वर्तमान डेटासह भविष्यातील डेटा आवश्यक नाही आम्ही विविध पॅरामीटर्सचा एस्टिमेशन लावण्यास सक्षम असले पाहिजे चांगल्या अल्गोरिदम मॉडेलचे हे काही निकष आहेत आता अल्गोरिदम मॉडेल काय असू शकतात ते पाहू प्रोजेक्ट नियोजनासाठी अहवाल आणि कालावधी किती आहे याचा एस्टिमेशन बांधणे आवश्यक आहे आम्ही आपल्याला आधीच सांगितले आहे की प्रयत्नांच्या कालावधीचे थेट एस्टिमेशन करणे हे खूपच अवघड आहे की एखाद्या प्रोग्राम वर्णनातून थेट प्रयत्न किंवा खर्च किंवा कालावधीचा एस्टिमेशन करणे कठिण आहे म्हणूनच प्रयत्न आणि कालावधी ज्यात ते काही विशिष्ट प्रोजेक्ट वैशिष्ट्यांनुसार मोजले जाऊ शकतात जे त्याच्याशी संबंधित आहेत उदाहरणार्थ कॉल साईझ आहे ज्या साईझ चा वापर करून आपण प्रयत्न आणि कालावधीचा एस्टिमेशन लावू शकतो तर प्रथम साईझ चे एस्टिमेशन लावून आपण प्रयत्न व कालावधीचा एस्टिमेशन लावू शकतो म्हणूनच आम्ही आधी चर्चा केलेले सॉफ्टवेअर साईझ हे आहे की हे सॉफ्टवेअर प्रोजेक्टची साईझ नेमकी काय आहे आपण ते कसे मोजता आणि मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की आम्ही दोन पॅरामीटर्स एस एल ओ सी आणि फंक्शन पॉईंट वापरू शकतो म्हणूनच सॉफ्टवेअरचे कोणतेही वैशिष्ट्य जे सहजपणे मोजले जाते आणि प्रयत्नांशी कोरिलेट निर्णय घेते सॉफ्टवेअरचे कोणतेही वैशिष्ट्य जे सहजपणे मोजले जाते आणि प्रयत्नांशी सुसंगत असते ते एसएलओसी आणि फंक्शन सारख्या मेट्रिक्सचा वापर करून त्याचे आकार कसे मोजले जाते आणि आपण ते कसे मोजू शकता फंकशन पॉईंट किंवा एफ पी आता हे अल्गोरिदम मॉडेल पाहू या आत्ता आपण हे अल्गोरिदम मॉडेल किंवा पॅरामीट्रिक मॉडेल पाहू तर तेथे दोन महत्त्वपूर्ण उदाहरणे आहेत एक म्हणजे लाईन्स ऑफ कोड चे कोकोमो आणि फंक्शन पॉईंट्स ही या मॉडेल्सची उदाहरणे आहेत आपण एल ओ सी आधारित मॉडेल किंवा कोकोमो असलेले मॉडेल पाहू या एलओसी आधारित मॉडेल किंवा कोकोमो मध्ये आम्ही सुरुवातीला काही मूल्य एस्टिमेशन करतो आम्ही सुरुवातीला काही मूल्य एस्टिमेशन लावतो नंतर अल्गोरिदम लागू करतो आणि एस्टिमेशन लावतो परंतु प्रत्यक्षात इच्छा काय आहे आपण मूल्यांचा एस्टिमेशन बांधू नये जे एस्टिमेशन पासून सुरू होत नाही आपण एस्टिमेशन केला पाहिजे सिस्टम वैशिष्ट्यांपासून प्रारंभ होणारी मूल्ये नंतर आपण अल्गोरिदम लागू करू आणि मग आपण एस्टिमेशन करू शकतो तर हे एल ओ सी आधारित मॉडेल किंवा कोकोमोसह समस्या आहे तर यावर मात करण्यासाठी आम्ही अल्गोरिदम किंवा पॅरामीट्रिक मॉडेल्स लागू करू शकतो आता अल्गोरिदम पद्धतींचे काय फायदे आहेत ते पाहू हे एस्टिमेशन ची पुनरावृत्ती जनरेट करण्यास सक्षम आहे तर एकदा तुम्ही काही पॅरामीटरचा एस्टिमेशन लावला की तुम्ही पुन्हा पुन्हा एस्टिमेशन जनरेट करू शकता तर म्हणूनच ते नेचर मध्ये नेहमी आहे असा एस्टिमेशन आहे की आपण अल्गोरिदम पद्धती वापरुन प्राप्त करत आहात त्या सुधारित करणे सोपे आहे ठीक आहे इनपुट डेटा सुधारित करणे भिन्न फॉर्मुला सुधारणे आणि कॅस्टमाइझ करणे सोपे आहे हे एस्टिमेशन ची फॅमिली आणि सेन्सेटिव्ह अनॅलिसिस ते कार्यक्षम आणि सक्षम आहे तर ही अल्गोरिदम पद्धत कार्यक्षम आहे आणि ती केवळ एकट्या एस्टिमेशनांच नव्हे तर एस्टिमेशन ची फॅमिली किंवा सेन्सेटिव्ह अनॅलिसिस समर्थन देण्यास सक्षम आहे मागील अनुभवासाठी हे मिनिगफुली कॅलिब्रेट केले जाऊ शकते तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो अगदी मिनिगफुल कॅलिब्रेट केला जाऊ शकतो आपण मागील अनुभवासाठी कॅलिब्रेशन करू शकता अल्गोरिदम पद्धतींच्या काही कमतरता आहेत जसे की एक्ससपशनल कंडिशन्स चा सामना करण्यासाठी डिटेल नसतात तर अल्गोरिदम पद्धती ते एक्ससपशनल टीम वर्क कौशल्य पातळी आणि टास्क वैगरे यांच्यातील एक्ससपशनल कंडिशन्स काही एक्ससपशनल कंडिशन्स परिस्थितींचा सामना करू शकतात तर या एक्ससपशनल कंडिशन्स सहजपणे माफ होऊ शकतात या अल्गोरिदम पद्धतींचा वापर केल्याने ते होऊ शकत नाहीत तर पूवर सायझिंग इनपुट आणि चुकीच्या कॉस्ट ड्रायव्हर रेटिंगचा परिणाम चुकीचे एस्टिमेशन येईल म्हणूनच जर आपल्याकडे पूवर सायझिंग इनपुट असल्यास जर कॉस्ट ड्रायव्हर रेटिंग चुकीचे असेल तर शेवटी ते चुकीचे एस्टिमेशन लावतील अनुभवासारखे काही घटक सहजतेने मोजू शकत नाहीत तर आपण अल्गोरिदम पद्धती वापरत असल्यास तर काही कोडरचा अनुभव किंवा काही परीक्षकांचा अनुभव यासारखे घटक ते सहजपणे परिमाणित केले जाऊ शकत नाहीत तर आता आपण आधीच सांगत आहे की येथे एक कमतरता आहे माफ करा एक फायदा येथे आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की अल्गोरिदम पद्धती पूर्वीच्या अनुभवावर अर्थपूर्णपणे कॅलिब्रेट केल्या जाऊ शकतात अल्गोरिदम पद्धती वापरुन आपण मागील अनुभवांचे कॅलिब्रेशन कसे करू शकतो ते पाहू तर आपण कॅलिब्रेशन मॉडेल कॅलिब्रेशन पाहू तर बरीच मॉडेल्स विशिष्ट परिस्थितींसाठी डेव्हलप केली जातात आणि त्या परिस्थितीनुसार त्या डेफिनेशन कॅलिब्रेट केली जातात तर बरीच मॉडेल्स आहेत ती केवळ विशिष्ट परिस्थितींसाठी डेव्हलप केली गेली आहेत ती जनरलाईझ केली जात नाहीत ती विशिष्ट परिस्थितींसाठी डेव्हलप केली जातात आणि डेफिनेशन नुसार त्या परिस्थितीत त्यांचे कॅलिब्रेट केले जाऊ शकते अशा मॉडेल सहसा त्या विशिष्ट वातावरणाबाहेर उपयुक्त नसतात जसे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ही मॉडेल्स विशिष्ट परिस्थिती साठी योग्य असलेल्या गोष्टींपेक्षा जास्त उपयुक्त ठरेल कारण ते विशिष्ट वातावरणाबाहेर उपयुक्त ठरू शकत नाहीत या सामान्य मॉडेलपैकी एकाची अचूकता वाढविण्यासाठी कॅलिब्रेशन आवश्यक आहे तर कॅलिब्रेशन का आवश्यक आहे या सामान्य मॉडेलपैकी एकाची अचूकता वाढविण्यासाठी कॅलिब्रेशन आवश्यक आहे कॅलिब्रेशन म्हणजे जेनेरिक मॉडेल कॅस्टमाइझ करणे आमच्याकडे एक जेनेरिक मॉडेल आहे आणि आम्हाला ते आमच्या स्वतःच्या गरजेनुसार कॅस्टमाइझ करायचे आहे तर कॅलिब्रेशन म्हणजे जेनेरिक मॉडेलचे कॅस्टमाइझ करणे मॉडेलमध्ये कॅलिब्रेट केल्या जाऊ शकणार्या आयटममध्ये आपण कोणत्या मॉडेलमध्ये कॅलिब्रेट केले जाऊ शकते हे मॉडेलमध्ये सांगू या आपण उत्पादनाचे प्रकार कॅलिब्रेट करू शकता आपण कॅलिब्रेट करू शकता आम्ही ऑपरेटिंग वातावरण कॅलिब्रेट करू शकतो त्याचप्रमाणे इतर वस्तू ज्याचे कॅलिब्रेट केले जाऊ शकतात ते म्हणजे लेबर रेट आणि फॅक्टर फंक्शनल कॉस्ट आयटम मधील विविध रिलेशनशिप इत्यादि आता या साठी कोणत्या काही कॅलिब्रेशन आहेत याच्या काही रिकॉमेंडेशन पाहूया हे एस्टिमेशन काढताना किंवा एस्टिमेशन करताना काही एस्टिमिशन मॉडेल वापरताना आपण काही रिकॉमेंडेशन वर अवलंबून राहू नका एकाच कॉस्ट वर किंवा वेळापत्रकानुसार अवलंबून राहू नका आम्ही आधीच पाहिले आहे की विविध पद्धती आहेत आतापर्यंत आम्ही बॉटम अप आनि टॉप डाउन अल्गोरिदम पहिले तर हे जजमेंट बेस आहे बरीच किंमत मोजत आहे म्हणून एकाच किंमतीवर किंवा शेड्यूल एस्टिमेशनावर अवलंबून राहू नका कारण काहीवेळा आपण एकल एस्टिमेशन किंवा एकच टेक्निक वापरत असाल तर चुकीचा निकाल देऊ शकेल म्हणूनच आपण फक्त एक एस्टिमेशन टेक्निक किंवा एक मॉडेल वापरण्याऐवजी आपण अनेक एस्टिमेशन टेक्निक कॉस्ट मॉडेलिंग किंवा किंमतीची मॉडेल्स वापरू शकता आपण भिन्न किंवा कित्येक एस्टिमेशन लावण्याचे टेक्निक किंवा किंमतीचे मॉडेल वापरू शकता जेणेकरून निकाल खूप अचूक असेल मग आपण एस्टिमेशन लावण्यासाठी भिन्न एस्टिमेशन टेक्निक किंवा मॉडेल्स वापरत असाल तर वेगवेगळ्या टेक्निक स किंवा मॉडेल्स शोधून काढण्यासाठी किंवा पॅरामीटर्सचे एस्टिमेशन काढण्यासाठी आपण काय करू शकता नंतर आपण निकालांची तुलना करू शकता आणि नंतर कोणत्याही मोठ्या भिन्नतेची कारणे ठरवू शकता त्यांनी केले पाहिजे म्हणून कोणतीही पद्धत वापरली तरी त्यांनी अगदी जवळून निकाल द्यावेत जर निकालांच्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणावर भिन्नता असतील तर ते अनॅलाईझ करतील की हे मोठे बदल का येत आहेत तर नंतर आपण हे लक्षात घ्या आणि एस्टिमेशन लावताना केलेल्या एस्टिमेशनचे डॉक्युमेंट्स करा म्हणून आपण एस्टिमेशन घेण्यासाठी भिन्न टेक्निक्स किंवा मॉडेल वापरताना आपण डिफरंट आझमशन्स घेऊ शकता आपण डिफरंट आझमशन्स घेऊ शकता परंतु एस्टिमेशन घेत असताना आपण घेतलेल्या कोणत्याही आझमशन्स ची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यानंतर एस्टिमेशनानुसार अचूकतेस ठरलेले एस्टिमेशन समजून घेण्यासाठी या प्रोजेक्टचे परीक्षण करा तर कधीकधी चुकीच्या एस्टिमेशनवर आपली अचूकता आपला एस्टिमेशन कमी केल्यामुळे कमी होत गेला तर ते चूक होत आहे म्हणूनच एस्टिमेशनानुसार अचूकतेमुळे चुकीचे ठरतील असे समजून घेतल्यावर प्रोजेक्टचे परीक्षण करा त्यानंतर सॉफ्टवेअर प्रक्रिया ठीक करा तर एस्टिमेशनांचे अनालायझिंग करणे आणि असे समजून घेतल्यास आपण चुकीचे एस्टिमेशन काढत आहेत तर आपण या सॉफ्टवेअर प्रक्रियेमध्ये सुधारणा करू शकता तर पुन्हा कसे आपण हिस्टोरिकल डेटाबेस राखून संपूर्ण सॉफ्टवेअर प्रक्रिया सुधारू शकता म्हणूनच कधीकधी आम्हाला मागील डेटाची आवश्यकता असते म्हणून आपल्याकडे मागील प्रोजेक्टचे तपशील असलेले हिस्टोरिकल डेटाबेस राखून सॉफ्टवेअर प्रक्रिया सुधारणे आवश्यक आहे तर या प्रोजेक्टच्या एस्टिमेशनानुसार आपण प्रोजेक्ट मॅनेजर म्हणन अनुसरण करू शकता अशा काही शिफारसी आहेत आता आपण ही सिम्पलीस्टीक मॉडेलची कंसेप्ट घेऊ या अगदी सोप्या मॉडेलनुसार या मॉडेलनुसार प्रयत्नाचा एस्टिमेशन खालीलप्रमाणे आहे उत्पादन क्षमता आणि अगदी सरळ सूत्रांनी विभाजित केलेला सिस्टम साईझ पेक्षा बरोबरीचा एस्टिमेशन आहे तर जर सिस्टमची साईझ लाईन्स ऑफ कोड इतकी असेल आणि प्रोडूकॅटीव्हिटी दर दिवसाच्या लाईन्स ऑफ कोड इतकी असेल तर या समीकरणातील उत्पादकता आपल्याला ते उत्पादन क्षमता किती इतके आहे हे शोधू शकेल प्रयत्नाने विभाजित केलेले सिस्टम आकार तर येथे हे सूत्र मागील प्रोजेक्टांशी संबंधित डेटावर आधारित आहे परंतु कृपया सिम्पलीस्टीक मॉडेलमध्ये काय चूक आहे याचा विचार करा तर कोणत्या बाबतीत हे अपयशी ठरेल तर कृपया यावर विचार करा आता आपण लवकरच एक छोटेसे उदाहरण घेऊ आम्ही आहोत हा प्रयत्न आणि हा कालावधी काय आहे हे शोधण्यासाठी आम्हाला या प्रोजेक्टाच्या विकासासाठी प्रयत्न आणि या कालावधीचा एस्टिमेशन घ्यायचा आहे हे उदाहरण असे म्हणतात की जर ट्रँझॅकशन प्रोजेक्ट मध्ये 38000 लाईन्स ऑफ कोड असतील तर या ट्रँझॅकशन प्रोजेक्ट मध्ये 38000 लाईन्स ऑफ कोड असतील हा प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी लागणाऱ्या सर्वात कमी वेळात आहे हे आम्हाला शोधले पाहिजे येथे हे देखील दिले जाते की उत्पादकता प्रति कर्मचारी महिन्यात सुमारे 4000 एस एल ओ सी असते तर उत्पादनक्षमता प्रति कर्मचारी महिन्यात 400 एस एल ओ सी च्या दृष्टीने दिली जाते आता आपल्याला हे करावे लागेल आम्ही पहात आहोत की फॉर्मुला ऑफ एफर्ट मी तुम्हाला आधी दिले आहे म्हणून प्रयत्नाची मोजणी सिस्टमच्या साईझच्या उत्पादनक्षमतेद्वारे केली जाऊ शकते किंवा आपण असे म्हणू शकता की प्रयत्न उत्पादन मायनस 1 किंवा 1 च्या उत्पादकतेनुसार साईझ आहे उत्पादनक्षमतेद्वारे हे 1 च्या बरोबरीचे आहे 400 एलओसी किंवा केएलओसी विभाजित ठीक आहे साईजनुसार प्रत्येक स्टाफ महिन्यात 1 बाय 0 400 केएलओसी साईझ किती आहे साईझ कोडच्या 38 समान 38000 लाईन्स ऑफ कोड इतके आहे म्हणजे 38 के एस एल ओ सी तर तर हे असे काहीतरी होणार आहे जे 2 5 गुणिले 38 च्याएस्टिमेशन इतकेच असेल प्रकल्प विकसित करण्यासाठी 100 कर्मचाऱ्यांचा महिने आवश्यक असतील तर येथे एस्टिमेशनचे एफर्ट 100 स्टाफ महिन्यात येणार आहेत आता आपल्याला आवश्यक ते शोधण्यासाठी किमान वेळ आवश्यक आहे 75 टी बरोबर असेल आणि जे येथे 0 75 आणि टी बरोबर असेल हा प्रयत्न 0 7 गुणिले 2 5 आहे की आपल्याकडे हे 1 बाय 400 आहे तर हे 0 75 इंटू 2 5 एस एम टू द पॉवर 1 बाय क्यू 0 75 च्या बरोबरीचे आहे आणि हे 1 875 मध्ये येईल आणि ते जवळजवळ 9 महिने येणार आहे तर या ट्रँझॅकशन प्रोजेक्टासाठी38000 लाईन्स ऑफ कोड किंवा 38 के एस एल ओ सी आहेत आणि 400 एस एल ओ सी कर्मचारी महिन्यासाठी उत्पादकता आहे एफर्ट एस्टिमेशने १०० कर्मचारी महिने आहेत आणि किमान कालावधी9 महिने येणार आहे तर अशीच काही उदाहरणे आहेत आपण पुस्तकातून किंवा काही ठिकाणी मिळू शकता कृपया त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा तसेच काही एक्सरसाइज ने तुम्ही त्यांचे निराकरण करा तर या प्रकारच्या छोट्या एक्सरसाइजसाठी असाइनमेंट परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात म्हणून शेवटी आम्ही काही वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा केली आहे आपण येथे काही विशिष्ट प्रकारच्या एस्टिमेशनाच्या टेक्निक वर चर्चा केलेला सारांश पाहू या या वर्गात जसे की आपण पाहिलेले टॉप डाऊन टेस्टिंग आणि बॉटम अप एस्टिमेशन टेक्निक आम्ही पाहिले आहे आणि आम्ही टॉप डाउन टॉप डाउन टेक्निक ची तुलना देखील केली टॉप डाउन व बॉटम अप एस्टिमेशन टेक्निक सांगण्यासाठी आम्ही काही उदाहरणे घेतली आहेत मग तसेच आम्ही प्रोजेक्ट एस्टिमेशन नुसार अल्गोरिदम मॉडेल किंवा पॅरामीट्रिक मॉडेलबद्दल देखील चर्चा केली आम्ही अल्गोरिथमिक किंवा पॅरामीट्रिक मॉडेल्सचे फायदे आणि तोटे पाहिले आहेत नंतर आम्ही प्रोजेक्ट एस्टिमेशनासाठी एक सिम्पलीस्टीक मॉडेल पाहिले आहे प्रयत्नांचा आणि वेळेचा एस्टिमेशन लावण्यासाठी आणि प्रोजेक्ट एस्टिमेशनासाठी हे सिम्पलीस्टीक मॉडेलचे आम्ही उदाहरण घेतले आहे तर प्रोजेक्ट एस्टिमेशना टेक्निक चे हे आणखी एक वर्गीकरण आहे पुढील वर्गात आम्ही साईझ मोजण्यासाठी दुसर्या मेट्रिकबद्दल चर्चा करू जे फंक्शन पॉईंट आहे ज्याबद्दल आपण पुढील वर्गात चर्चा करू तर हे संदर्भ आहेत आणि आपण येथे थांबू पुढील क्लास मध्ये आम्ही या प्रोजेक्ट एस्टिमेशन टेक्निक चा उर्वरित भाग पाहू खूप खूप धन्यवाद